मागील वर्गात आपण मुख्यतः प्रकाशाच्या सेमीकंडक्टरवरील परस्परक्रियेकडे लक्ष दिले आपण असे म्हटले की बँड गॅप पेक्षा प्रकाशातील ऊर्जा कमी असल्यास ती शोषली जात नाही आणि ऊर्जा जर बँड गॅपपेक्षा जास्त असेल तर प्रकाश शोषला जाऊन इलेक्ट्रॉन होल जोडी निर्माण होते त्यामुळे आपण तरंगलांबी अर्थात वेव्हलेंथवर आधारित असा एक अबसॉरप्शन कोइफिशिअंट ठरवू शकलो सामान्यतः तरंगलांबी कमी होईल किंवा ऊर्जा वाढेल तसा अबसॉरप्शन कोइफिशिअंट वाढतो परंतु त्याची नेमकी किंमत पदार्थाच्या स्थितीच्या घनतेवर अवलंबून असते आपण प्रकाशाची उदाहरणार्थ p प्रकारच्या किंवा n प्रकारच्या सेमीकंडक्टरवरील परस्परक्रियाही पाहिली मंद उजेडाच्या परिस्थितीत अल्पसंख्यांक वाहकांच्या दाटीमधील अर्थात कॉन्सन्ट्रेशनमधील वाढ सर्वाधिक असते त्यामुळे आपल्यापाशी n प्रकार असेल तर धन वाहक म्हणजेच होलच्या कॉन्सन्ट्रेशनमधील वाढ सर्वात जास्त असते आपल्याला असेही दिसून आले की उजेड पाडल्यावर Np ची किंमत ni2 इतकी नसते आपली सिस्टीम समतोल राहत नाही आणि उजेड बंद केला की अधिकाधिक वाहकांचे पुनर्मीलन होऊन सिस्टीम पुन्हा समतोल होते तर आज आपण ऑप्टो इलेक्ट्रॉनिक साधने अभ्यासण्यास सुरुवात करणार आहोत आणि ज्या पहिल्या साधनावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत तो आहे एलईडी अर्थात लाईट इमिटिंग डायोड आपल्याला आठवत असेल की साधने दोन प्रकारची असतात एका प्रकारात वाहक आत खुपसले किंवा टोचले जातात जे एकमेकांत पुन्हा विलीन होऊन प्रकाश देतात हा प्रकाश दृश्य प्रभागात असेल किंवा इन्फ्रारेड किंवा अतिनील असेल आणखी एक परिस्थिती अशीही आहे की एखाद्या पदार्थावर प्रकाश पाडल्यावर विद्युतप्रवाह च्या स्वरूपात आउटपुट मिळतो एलईडी आणि लेसर हे अशा साधनात मोडतात ज्यामध्ये वाहक आत खुपसून आपण प्रकाश मिळवतो काही काळानंतर आपण फोटो डिटेक्टर आणि सौर पेशी चा अभ्यास करू ज्यामध्ये उलट प्रक्रिया घडते तर एलईडी हे उजळवणाऱ्या साधनांच्या पहिल्या प्रकारात मोडतात दीप्तीची व्याख्या इलेक्ट्रॉनिक उद्दीपनामुळे अर्थात एक्सायटेशनमुळे बाहेर पडणारे प्रकाश किरण अशी आपण करू शकू आपल्या कामात उपयोगी पडेल अशी ही व्याख्या आपण केलेली आहे 'इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशनमुळे बाहेर पडणारे प्रकाश किरण' सेमीकंडक्टरच्या बाबतीत इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन म्हणजे इलेक्ट्रॉन होल जोड्यांची निर्मिती असे इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन करण्याच्या अनेक पद्धती आहेत ज्यांची परिणीती वेगवेगळ्या प्रकारच्या दीप्तीमध्ये होते प्रकाशदीप्तीमध्ये आपण दृश्य उपाय वापरतो हे एक्सायटेशन निर्माण करण्यासाठी उदाहरणार्थ बँड गॅप दृश्य प्रभागात असणारा पदार्थ आपल्यापाशी असेल तर आपण अतिनील प्रभागात प्रकाश पाडल्यास इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण होतात त्यामुळे इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन निर्माण होते जेव्हा इलेक्ट्रॉन आणि होल पुन्हा एकमेकांत विलीन होतात तेव्हा ते दृश्य प्रभागात प्रकाश देतात कॅथोड दीप्ती देखील असते ह्यामध्ये एखादी इलेक्ट्रॉन शलाका आपल्या पदार्थावर पडते त्यामुळे इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण होतात रेडिओ दीप्ती देखील असतो येथे आयोनायझिंग किरणोत्सार वापरले जाते आणि अखेरीस इलेक्ट्रो दीप्ती असते ती म्हणजेच एलईडी होय ह्या बाबतीत आपण विद्युत क्षेत्राचा किंवा बाह्य क्षेत्राचा उपयोग करून इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण करतो त्यामुळे आपल्याकडे p n जंक्शन असेल तर आपण सामान्यतः अल्पसंख्यांक वाहक आत सारतो हे वाहक नंतर पुन्हा एकमेकांत विलीन होतात आणि पहा सेमीकंडक्टरच्या प्रकारानुसार ह्या पुनर्मीलनावर मुख्यतः प्रकाश कण किंवा उष्णतेचा अंकुश राहतो आपण ह्यापूर्वी पाहिले आहे की सेमीकंडक्टर मुख्यतः २ प्रकारचे असतात प्रत्यक्ष अर्थात डायरेक्ट बँड गॅप प्रकारचे किंवा अप्रत्यक्ष अर्थात इनडायरेक्ट बँड गॅप प्रकारचे डायरेक्ट बँड गॅप प्रकारच्या सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन होल पुनर्मीलन मुख्यतः विद्युत चुंबकीय किरण किंवा फोटॉन खुले करण्याच्या प्रक्रियेमुळे होते इनडायरेक्ट बँड गॅप प्रकारच्या सेमीकंडक्टरमध्ये ऊर्जा ही उष्णतेच्या रूपात मोकळी केली जाते सिलिकॉन हे इनडायरेक्ट बँड गॅप प्रकारच्या सेमीकंडक्टरचे उदाहरण आहे तर गॅलीअम आर्सेनाईड हे डायरेक्ट बँड गॅप प्रकारच्या सेमीकंडक्टरचे उदाहरण आहे एलईडीच्या बाबतीत आपल्याला दृश्य प्रकाश बाहेर पडणे अपेक्षित असल्याने आपण डायरेक्ट बँड गॅप प्रकारच्या सेमीकंडक्टरला प्राधान्य देतो इलेक्ट्रो लुमिनन्सची प्रक्रिया घडण्यासाठी ह्याला मी केवळ EL म्हणेन EL प्रथम 1907 मध्ये शोधले गेले p n जंक्शन 49 मध्ये शोधले गेले ह्या क्षेत्रात फारसे काम केले गेले नव्हते तर p n जंक्शन 1949 मध्ये आली परंतु गॅलीअम आर्सेनाईड वर आधारित पहिला एलईडी तब्बल 1960 मध्ये आला एलईडीच्या बाबतीत काय होते की आपण खुपसण्याच्या प्रक्रियेतून इलेक्ट्रॉन होल जोड्या तयार करतो तर कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन असतात व व्हॅलन्स बँडमध्ये होल असतात हे इलेक्ट्रॉन व होल पुन्हा एकमेकांत विलीन होऊ शकतात आणि सामान्यतः अशा प्रकारचे पुनर्मीलन प्रकाश निर्माण करण्यास आवश्यक असते आता अनेक प्रकारची स्थित्यंतरे शक्य असतात तर माझ्यापाशी हे साधारण चित्र आहे हा माझा कंडक्शन बँड आहे आणि हा माझा व्हॅलन्स बँड आहे आता इलेक्ट्रॉन व होल मध्ये विविध प्रकारचे स्थित्यंतर कसे होतात ते पाहू पहिल्या प्रकाराला इंटर बँड ट्रान्सिशन म्हणतात ह्यामध्ये कंडक्शन बँड व व्हॅलन्स बँड दोन्हीच्या टोकावर असणाऱ्या इलेक्ट्रॉन व होलचे पुनर्मीलन होते ह्याशिवाय कंडक्शन बँडमध्ये खोलवर आत असणारा इलेक्ट्रॉनचे व्हॅलन्स बँडच्या टोकावर असणाऱ्या होलशी पुनर्मीलन होऊ शकते किंवा कंडक्शन बँडच्या टोकावर असणाऱ्या इलेक्ट्रॉनचे व्हॅलन्स बँडमध्ये खोलवर आत असणाऱ्या होलशी पुनर्मीलन होऊ शकते तर कंडक्शन बँड मधून व्हॅलन्स बँडमध्ये होणारी अशा सर्व प्रकारच्या स्थित्यंतरांना इंटर बँड ट्रान्सिशन म्हणतात आता आपल्यापाशी डोप केलेला पदार्थ असेल किंवा त्यात काही अशुद्ध द्रव्य अर्थात इम्प्युरिटी असेल तर त्यामुळे मुळात बँड गॅपमध्ये व्यंग येते उदाहरणार्थ डोनर प्रकारची अशुद्धी असेल तर त्यामुळे कंडक्शन बँडजवळ एक 'देणारी पातळी' अर्थात डोनर पातळी तयार होऊ शकते तसेच व्हॅलन्स बँडजवळ एक 'घेणारी पातळी' अर्थात एक्सेप्टर पातळी तयार होऊ शकते ह्या खरेतर उथळ स्थिती असतात वेगळ्या अशुद्ध द्रव्यामुळे किंवा वेगळ्या व्यंगांमुळे देखील बँड गॅपच्या किंचित आतमध्ये स्थिती निर्माण होऊ शकतात तर ह्या आहेत उथळ स्थिती आणि ही आहे सखोल स्थिती तर इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण झालेल्या असतील तर हे इलेक्ट्रॉन व होल ह्या व्यंग स्थितीमध्ये अडकून पडू शकतात आणि नंतर पुन्हा एकमेकांत विलीन होतात अशा प्रकारच्या स्थित्यंतरांना व्यंग स्थित्यंतरे अर्थात डिफेक्ट ट्रान्सिशन म्हणतात तर कंडक्शन बँड मधील इलेक्ट्रॉन एक्सेप्टर स्थितीतील होल मध्ये विलीन होऊ शकतो तर मी ह्या डोनर स्थितीला ED म्हणेन EA ही माझी एक्सेप्टर स्थिती आहे माझ्या डोनर स्थितीमधील इलेक्ट्रॉन एक्सेप्टर स्थितीमधील होलमध्ये विलीन पावू शकतो किंवा काही वेळेस अशी स्थित्यंतरे घडतात जेथे इलेक्ट्रॉन सखोल स्थितीमध्ये अडकून पडतो आणि नंतर होलमध्ये विलीन होतो तर कोणत्याही व्यंग स्थितीचा सहभाग असणाऱ्या अशा सर्व स्थित्यंतरांना डिफेक्ट ट्रान्सिशन म्हणतात त्याचप्रमाणे बँडमध्ये आतल्या आत स्थित्यंतरे घडू शकतात त्यांना इंट्राबँड ट्रान्सिशन म्हणतात ह्या विशिष्ट बाबतीत कंडक्शन बँडच्या खोल आत कुठेतरी असणारा इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडच्या कडेपाशी जाऊ शकतो त्याचप्रमाणे व्हॅलन्स बँडच्या खोल आत कुठेतरी असणारा होल व्हॅलन्स बँडच्या कडेपाशी जाऊ शकतो तर ही झाली इंट्राबँड ट्रान्सिशन ह्यातील सर्वच स्थित्यंतरे किरणोत्सारी असतील असे नाही ह्यातील काही थोडी किरणोत्सारी असतील ते त्या पदार्थाच्या बँड गॅपवर अवलंबून आहे तसेच ह्या व्यंग स्थितींच्या गुणधर्मांवरही अवलंबून आहे एलईडीच्या बाबतीत आपल्याला किरणोत्सारी स्थित्यंतरांची संख्या अधिकाधिक वाढवायची आहे आणि किरणोत्सार न करणारे घटक कमी करायचे आहेत साधनांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उदाहरणार्थ व्यंग असेल तर ही व्यंगे सापळा म्हणून काम करू शकतात अशा व्यंग स्थिती मूलतः किरणोत्सार न करणाऱ्या पुनर्मीलनास कारणीभूत ठरतात म्हणून आदर्श अवस्थेत जेव्हा एलईडी हवा असतो तेव्हा पदार्थावर प्रक्रिया करताना अशा व्यंग स्थिती नसतील ह्याची काळजी घेतली पाहिजे सर्वात साधा एलईडी म्हणजे p n जंक्शन वर आधारित एलईडी होय त्यामुळे मी त्यापासूनच सुरुवात करेन तर साधेसोपे p n जंक्शन घ्या n चा अर्थ असा की n क्षेत्र अत्याधिक डोप केलेले आहे जेव्हा जंक्शन तयार होते तेव्हा डिपलेशन क्षेत्र बहुतेक करून p बाजूकडे असते p बाजूकडील EF Ev व Ec अशा आहेत ही माझी p बाजू आहे आणि हे n क्षेत्र आहे p व n दोन्ही एकाच पदार्थापासून बनवलेले आहेत त्यामुळे सर्वसाधारण बँड गॅप समान आहे आता हे p n जंक्शन तयार झाले जेव्हा येथे समतोल असतो तेव्हा फर्मी पातळी एका रेषेत असते तर हे आहे p आणि हे आहे n हे समतोल स्थितीतील p n जंक्शन आहे आपल्याकडे एक डिप्लेशन प्रभाग जो बहुतांशी p बाजूकडे आहे आणि आपल्यापाशी अंतर्भूत अर्थात बिल्ट इन किंवा कॉन्टॅक्ट पोटेन्शिअल आहे ज्यायोगे आपण p n जंक्शनला फॉरवर्ड बायस देऊ शकतो ह्या विशिष्ट बाबतीत आपण जंक्शन फॉरवर्ड बायस केले की काँटॅक्ट पोटेन्शिअल कमी होईल त्यामुळे आपण दोन्ही बाजूस अल्पसंख्यांक वाहक खुपसू शकू त्यामुळे ह्या फॉरवर्ड बायस स्थितीतील बँड गॅप किंवा बँड आकृती रेखाटल्यास तर p n जंक्शन फॉरवर्ड बायस केल्याने नवीन बॅरिअर Evo v असेल त्यामुळे फॉरवर्ड बायस केल्याने आपण इलेक्ट्रॉन व होलना पलीकडे जाण्यासाठी असणारी आडकाठी अर्थात बॅरिअर कमी करतो हे होल आहेत तर हे इलेक्ट्रॉन आणि हे होल डिप्लेशन प्रभागात एकमेकांत विलीन होतात जर येथे एक इलेक्ट्रॉन असेल आणि येथे एक होल असेल तर ते इलेक्ट्रॉन आणि होल एकमेकांत विलीन होतात जर हा पदार्थ डायरेकट बँड गॅप पदार्थ असेल तर असे पुनर्मीलन प्रामुख्याने प्रकाश निर्माण करते आणि प्रकाशाची ऊर्जा ही केवळ बँड गॅप इतकी असते तर ही झाली साध्या एलईडीची कथा जेथे आपण p n जंक्शन केवळ फॉरवर्ड बायस केले आणि प्रकाश निर्माण करण्यास सांगितले हे आहे उदाहरण इंजेक्शन इलेक्ट्रो लुमिनिसन्सचे कारण आपण वाहक आत खुपसतो म्हणजेच प्रकाश निर्मितीसाठी इलेकट्रॉन्स होलमध्ये खुपसतो तर ही प्रकाश निर्मिती ही एक उत्स्फूर्त अर्थात स्पॉंटेनिअस प्रक्रिया आहे तर इलेकट्रोन्स व होल हे केवळ डिप्लेशन क्षेत्रात एकत्र विलीन होत नाहीत तर पदार्थामध्ये इतरत्र देखील त्यांचे पुनर्मीलन होत असते प्रकाश निर्मिती ही एक उत्स्फूर्त प्रक्रिया आहे आणि ती कशीही कुठल्याही दिशेने होत असते आता कोणत्याही साधनांच्या बाबतीत आपल्याला नेहमी त्या साधनांची कार्यक्षमता सुधारण्याची इच्छा असते तर ह्या वाहकांना एखाद्या क्लृप्तीने डिप्लेशन प्रभागात पकडून ठेवले तर आपल्याला ह्यात येथे बहुतांश इलेकट्रोन्स आणि होल मिळतील आणि जर हा डायरेकट बँड गॅप पदार्थ असेल तर मला ह्या साधनांची कार्यक्षमता वाढवता येईल आणि बाहेर मिळणाऱ्या प्रकाशाचे प्रमाणही वाढवता येईल हे करण्यासाठी साध्या p n जंक्शनमध्ये बदल कराव लागेल रचनेत विषमता वैविध्य अर्थात हेट्रो स्ट्रक्चर आणावे लागेल आपण पाहतो की येथे दोन विषम रचनांचा अंतर्भाव केला आहे ज्यायोगे एक दुहेरी विषम रचना असलेले साधन तयार झाले यापुढील भागात आपण त्याकडे पाहूया तर आपण p n जंक्शन पासून सुरुवात केली आणि आपल्याला असे आढळले की आपल्याला डिप्लेशन प्रभागात जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन होल पुनर्मिलने घडवून आणावी लागतील आणि तसे करण्यासाठी आपण pin तयार केला p म्हणजे p प्रकार i म्हणजे इंट्रिनसिक अर्थात शुद्ध व n म्हणजे n प्रकार आणि आपण त्यांचे भिन्न पदार्थ घेतले त्यामुळे आपल्याला दुहेरी विषम रचना मिळाली तर ह्यासाठी आपण एक उदाहरण पाहू अल्युमिनियम गॅलीअम आर्सेनाईडचा एक p प्रकारचा आणि एक n प्रकारचा पदार्थ घ्या आणि गॅलीअम आर्सेनाईडने बनलेला शुद्ध पदार्थ घ्या अल्युमिनियम गॅलीअम आर्सेनाईड खरेतर अल्युमिनियम आर्सेनाईड व गॅलीअम आर्सेनाईड ह्या दोघांनी मिळून बनलेला आहे बहुतेक वेळा त्याचे सूत्र AlxGa1 xAs असे दिले जाते त्यामुळे जेव्हा x ची किंमत 1 असते तेव्हा ते अल्युमिनियम आर्सेनाईड असते आणि जेव्हा x ची किंमत 0 असते तेव्हा ते गॅलीअम आर्सेनाईड असते आता गॅलीअम आर्सेनाईड हे एक डायरेक्ट बँड गॅप सेमीकंडक्टर आहे व त्याची बँड गॅप Eg अंदाजे 1 4 eV इतकी आहे खरेतर 1 42 किंवा 1 43 च्या आसपास अल्युमिनियम आर्सेनाईड हा इनडायरेक्ट बँड गॅप सेमीकंडक्टर आहे व त्याची बँड गॅप Eg अधिक आहे साधारण 2 16 इतकी तर हा आहे डायरेक्ट बँड गॅप आणि हा आहे इनडायरेक्ट बँड गॅप हा पदार्थ डायरेक्ट बँड गॅप किंवा इनडायरेक्ट बँड गॅप प्रकारचा असू शकेल ते x च्या किंमतीवर अवलंबून आहे x हा 0 4 पेक्षा कमी असेल तर हा डायरेक्ट बँड गॅप पदार्थ असतो आणि बँड गॅप ऊर्जा Eg ही 1 4235 x इतकी असते हा केवळ ठोकताळा आहे तर आपण बँड गॅप 2eV असणाऱ्या अल्युमिनियम गॅलीअम आर्सेनाईड पासून सुरुवात केली आणि हा बँड गॅप 1 4 eV असणारा गॅलीअम आर्सेनाईड आहे हे दोन पदार्थ वापरून आपण दुहेरी विषम रचना असलेले जंक्शन मिळवणार आहोत मी प्रथम ह्या दोन पदार्थांचा ऊर्जा बँड गॅप रेखाटतो जेव्हा ते खूप दूर असतात तेथपासून ते जंक्शन तयार करण्यासाठी जवळ येतात तेथपर्यंत येथे n प्रकार आहे बँड गॅप 2eV आहे त्यानंतर शुद्ध गॅलीअम आर्सेनाईड आहे शुद्ध पदार्थ किंवा खूप कमी डोपिंग केलेला पदार्थ ह्या दोन्ही प्रकारात बँड गॅप खूप कमी असतो आणि फर्मी पातळी जवळपास गॅपच्या मध्याइतकी असते आणि अखेरीस येथे p प्रकारचे गॅलीअम आर्सेनाईड किंवा p प्रकारचे अलुमिनियम गॅलीअम आर्सेनाईड आहे तर हे शुद्ध गॅलीअम आर्सेनाईड आहे हे p AlGaAs आहे आता येथे एक जंक्शन तयार झाले तर आपल्यापाशी २ जंक्शन आहेत आणि हे भिन्न पदार्थ आहेत हे विषम रचना जंक्शन आहे कारण येथे हे दोन आहेत ह्यामुळे दुहेरी विषम जंक्शन तयार झाले पुन्हा येथेही समतोल स्थितीत फर्मी पातळ्या एका सरळ रेषेत असल्या पाहिजेत त्यामुळे समतोल स्थितीतील pin असा दिसेल डिप्लेशन क्षेत्राचा बहुतांश भाग गॅलीअम आर्सेनाईडच्या आत असेल तर ही आपली २ जंक्शन आहेत त्यामुळे येथे २ डिप्लेशन क्षेत्रे आहेत ह्यानंतर आपण pin ला बायस देऊ आपण ह्याला अशा पद्धतीने बायस देऊ की n हे निगेटिव्हला जोडले जाईल आणि p हे पॉजिटीव्हला जोडले जाईल त्यामुळे दोन्ही बाबतीत आपण हे जंक्शन फॉरवर्ड बायस केले हे फॉरवर्ड बायसचे उदाहरण आहे जेव्हा आपण फॉरवर्ड बायस करतो तेव्हा n प्रभाग वर उचलला जातो आणि त्याचप्रमाणे p प्रभाग खाली सरकतो त्यामुळे आपण दोन p n जंक्शनचे उदाहरण घेऊ आणि त्यांची जागा खालीवर सरकवू असे केल्यामुळे n प्रभाग आणि इंट्रिनसिक शुद्ध प्रभाग ह्यांमध्ये बँड वर वाकतो आणि p प्रभाग आणि इंट्रिनसिक शुद्ध प्रभाग ह्यामध्ये बँड खाली वाकतो मी काही खुणा करेन हा n AlGaAs आहे हा माझा शुद्ध गॅलीअम आरसेनाईड आहे हा p AlGaAs आहे तर फॉरवर्ड बायसमधील जंक्शनची ही बँड आकृती आहे तर आपण n बाजूकडून इलेक्ट्रॉन आत खुपसत आहोत आणि p बाजूकडून होल आत खुपसत आहोत आता बँड गॅप मधील फरकामुळे येथे पोटेन्शिअल वेल म्हणजेच विहीरी तयार होतात तर येथे एक पोटेन्शिअल वेल आहे ज्यामध्ये गॅलीअम आरसेनाईडमध्ये इलेक्ट्रॉन साचतात येथे व्हॅलन्स बँड बाजूपाशी देखील पोटेन्शिअल वेल आहे येथे होल साचतात हे इलेक्ट्रॉन व होल पुन्हा एकत्र येऊ शकतात आणि आपल्याला प्रकाश देऊ शकतात तर बाहेर पडणाऱ्या किरणांतील ऊर्जा गॅलीअम आरसेनाईड प्रभागाच्या बँड गॅपवर अवलंबून असते त्यामुळे तिची किंमत साधारण 1 4 असते परंतु आपण दुहेरी विषम जंक्शन वापरत आहोत बहुतांश वाहक शुद्ध प्रभागात राहतील अशी काळजी आपण घ्यायची आहे कारण त्यामुळे पुनर्मीलनाची कार्यक्षमता वाढेल आणि अधिक प्रकाश निर्माण होईल आपण हेच काम आणखी पदार्थ घेऊन पुन्हा करू शकतो उदाहरणार्थ अल्युमिनिअम गॅलीअम आर्सेनाइडमध्ये अल्युमिनिअम हे गॅलीअमची जागा घेते त्या अल्युमिनिअम गॅलीअम आर्सेनाइडऐवजी दुसरा पदार्थ घेतला उदाहरणार्थ गॅलीअम आर्सेनाइड आणि फॉस्फiइड तर गॅलीअमची जागा घेण्याऐवजी फॉस्फरस हे आरसेनिकची जागा घेते हे गॅलीअम फॉस्फोइड GaP आणि गॅलीअम आर्सेनाइड ह्यांच्या संयोगाने तयार केले जाते तर येथे गॅलीअम फॉस्फोइड व गॅलीअम आर्सेनाइड घेऊ शकतो गॅलीअम फॉस्फोइड हे इन्डायरेक्ट बँड गॅप सेमीकंडक्टर आहे गॅलीअम आर्सेनाइड हे डायरेक्ट आहे ह्यामुळे आपल्याला मिळते गॅलीअम पुन्हा x च्या किंमतीवर आधारित आपल्याला डायरेक्ट किंवा इन्डायरेक्ट बँड गॅप पदार्थ मिळतो तर पुन्हा एकवार हे वापरून आपण गॅलीअम आर्सेनाइडचे दुहेरी विषम जंक्शन मिळवू येथे देखील बाहेर पडणाऱ्या किरणातील ऊर्जा गॅलीअम आर्सेनाइडच्या बँड गॅप इतकी असेल एलईडी च्या बाबतीत स्थित्यंतरे ही व्हॅलेंस बँडपासून होतात कंडक्शन बँडपासून व्हॅलन्स बँडपर्यंत स्थित्यंतरे होतात बहुतांश इलेकट्रोन्स व होल कंडक्शन बँड व व्हॅलन्स बँडच्या कडेवर वसलेले असतात परंतु दिलेल्या कोणत्याही तापमानाला काही प्रमाणात औष्णिक उद्दीपन अर्थात एक्सायटेशन होतच असते त्यामुळे बाहेर पडणाऱ्या प्रकाशकिरणांच्या शिखराचे थोडे सपाटीकरण होते बाहेर पडणाऱ्या प्रकाशकिरणांची तीव्रता कमी असते नेहमीच काही औष्णिक एक्सायटेशन होत असते ज्यामुळे प्रकाशकिरणांच्या तीव्रतेचे विस्तारीकरण होते त्यामुळे रेषेला काही जाडी असते तर रेषेची जाडी पुढील घटकांवर अवलंबून असते इलेक्ट्रॉन व होल यांना वस्तीसाठी उपलब्ध स्थितींच्या संख्येवर म्हणजेच स्थितींच्या घनतेवर तसेच त्या जागांवर ते खरोखर वाहक वसणार का ह्याच्या संभाव्यतेवर म्हणजेच फर्मी सूत्रावर तर hυ ही जर फोटॉन ची ऊर्जा असेल आणि ती कंडक्शन बँडमधील काही वेव्ह व्हेक्टर k असणारा इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्स बँडमधील वेगळा वेव्ह व्हेक्टर k असणारा होल ह्यांच्या पुनर्मिलनामुळे तयार झालेली असेल फोटॉन ऊर्जा म्हणजे अन्य काही नसून Ec2k22me आहे ही इलेक्ट्रॉनची ऊर्जा वजा होलची ऊर्जा दर्शवते Ev 2k22nh तर ही आहे इलेक्ट्रॉनची ऊर्जा आणि ही आहे होलची ऊर्जा तर ह्या k च्या किंमती वेगवेगळ्या असतील परंतु सोपे जावे म्हणून मी त्या समान घेतो त्यामुळे हे समीकरण Eg2k22mr असे सुलभ होते ह्या समीकरणाला जॉईंट डिस्पर्शन रिलेशन म्हणतात mr ह्ला 'घटलेले परिणामी वजन' आणि 1mr ला 'घटलेले परिणामी' ह्याच पद्धतीने आपण जॉईंट डेन्सिटी ऑफ स्टेट्स ह्याची व्याख्या करू तर एकसमान विद्युत पातळी असणारा घन पदार्थ घेतल्यास जॉईंट डेन्सिटी ऑफ स्टेट्स 42mr इतकी असते आपल्याला वस्ती संभाव्यता देखील लागणार आहे वस्ती हे एक सोपे बोल्ट्झमन सूत्र आहे असे मानता येईल त्यामुळे ही संभाव्यता P केवळ exp अशी असेल हे बोल्ट्झमनचे अंदाजी सूत्र आहे त्यामुळे रेषेची जाडी अर्थात औष्णिक उद्दीपणामुळे एलईडीमधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची व्याप्ती ही स्थितींच्या घनतेवर व वस्ती संभाव्यतेवर अवलंबून असते आपण हे आलेख रूपात दाखवू शकतो मी तीव्रता विरुद्ध ऊर्जा हा आलेख काढेन y अक्षावर तीव्रता आहे आणि x अक्षावर ऊर्जा आहे आता ऊर्जा Eg हुन कमी असणारा कोणताही प्रकाश आपल्याला मिळत नाही कारण गॅपमध्ये कोणत्याही स्थिती नसतात त्यामुळे कमीत कमी ऊर्जा Eg इतकी असते आता स्टेट फंक्शनची घनता ऊर्जेच्या वर्गमूळाच्या प्रमाणात बदलते त्यामुळे ही स्थितींची घनता E Eg च्या समप्रमाणात आहे त्यानंतर आली वस्ती संभाव्यता ती बोल्ट्झमन सूत्राला बांधील आहे ह्याचाच अर्थ जसजशी ऊर्जा वाढते तसतशी वस्ती संभाव्यता कमी कमी होते म्हणजेच P ही exp च्या सम प्रमाणात आहे त्यामुळे तात्विक दृष्ट्या वर्णपट अर्थात स्पेक्ट्रम ह्या दोघांच्या गुणाकारावर अवलंबून आहे त्यामुळे hυ इतक्या ऊर्जेची तीव्रता E Eg exp च्या समप्रमाणात आहे हा आलेख काढायचा तर तीव्रतेचा वर्णपट येईल त्याचे शिखर सामान्यतः Eg च्या वरच्या बाजूस kT2 इतके वर असते आणि मग आली रेषेची जाडी ही जाडी Δλ अंदाजे 1 8kThc2इतकी असते उदाहरणार्थ समजा आपल्याकडे 400 नॅनोमीटरचा प्रकाश देणारा एलईडी आहे तर 400 नॅनोमीटर हे दृश्य प्रभागात आहे त्यानुसार Δλ ची आकडेमोड करा तर Δλ हे खोलीतील तापमानाला अंदाजे 6 नॅनोमीटर येते तर आपल्याकडे एलईडीचे विविध पदार्थ असतील तर आपल्याला विविध वेव्हलेंथचा प्रकाश मिळतो वेव्हलेंथ ही एलईडीच्या पदार्थाच्या बँड गॅपवर अवलंबून असते ह्या सर्वांचा सारांश आपण आलेखात मांडू शकतो तर एलईडीच्या विविध पदार्थ एकदा पाहून घेऊ तर मी दृश्य प्रभागातील वेव्हलेंथ नॅनोमीटर मध्ये मांडेन ही आहे 400 500 आपण ऊर्जा देखील मांडणार आहोत ऊर्जा इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये आहे जवळपास 3 2 8 2 4 2 आणि 1 8 अशी त्यामुळे वर्णपटातील कोणता प्रभाग आपल्याला हवा आहे त्यानुसार एलईडीचा पदार्थ निवडा आपण पूर्वीच पाहिलेले आहे की आपल्यापाशी जर गॅलीअम आर्सेनाईड असेल तर 1 4 बँड गॅप असणारा गॅलीअम आर्सेनाईड प्रत्यक्षात नील प्रभागातील IR प्रभागात प्रकाश देतो जर मी येथे जांभळा निळा हिरवा पिवळा आणि नंतर लाल प्रकाशाच्या खुणा केल्या तर ह्या नील प्रभागात सर्व साधारणपणे इंडिअम गॅलीअम आर्सेनाईड इंडिअम गॅलीअम नायट्राईड आधारित पदार्थ वापरतात ह्याहून किंचित खालील बँड गॅप साठी आपल्याला इंडिअम आधारित अल्युमिनियम गॅलीअम फॉस्फाईड aluminum gallium phosphide वापरावे लागेल तर अल्युमिनियम व गॅलीअमचे डोपिंग असलेले इंडिअम फॉस्फाईड वापरावे लागेल आपण आधीच पाहिले आहे की AlGaAs ची ऊर्जा x च्या किंमतीनुसार साधारण 2 eV असते गॅलीअम फॉस्फाईड आधारित पदार्थ देखील असतात हे गॅलीअम आहे आणि नंतर तर येथे पाहिले तर बहुसंख्य पदार्थ 3 5 वर आधारित आहेत 2 6 वर आधारित वेगवेगळ्या किंमती असलेले पदार्थ देखील आहेत परंतु ते सर्व गॅलीअम आर्सेनाईडवर आधारित आहेत गॅलीअम आर्सेनाईड हा एक डायरेक्ट बँड गॅप पदार्थ आहे अनेक एलईडी तयार करण्यासाठी आपण तो पायाभूत पदार्थ अर्थात सबस्ट्रेट म्हणूनही वापरू शकतो व्यंगे टाळण्यासाठी असे एलईडी तयार करताना एखाद्या वाफेचा थर देण्याची प्रक्रिया वापरतात रासायनिक वाफेचा थर किंवा अणूचा थर किंवा शिंतोडे उडवल्याप्रमाणे अगदी साधा भौतिक वाफेचा थर देखील किंवा लेसर प्रक्रिया ह्यामुळे व्यंगे कमीत कमी ठेवून विविध स्तर मिळवता येतात अर्थात आपल्याला असे पदार्थ निवडावे लागतील ज्यायोगे जाळ्या अर्थात लॅटिस जुळतील कारण जाळ्या जुळल्या नाहीत तरी देखील व्यंग निर्माण होते आपण एलईडीबद्दल बोलतो तेव्हा आपण क्वांटम इफिसिअंसी नामक घटकांविषयीदेखील बोलतो ह्याचे लघुरूप मी QE असे करेन आता क्वांटम एफिशिअन्सीमध्ये विविध मांडणी आहेत पहिला आहे अंतर्गत क्वांटम एफिशिअन्सी मी हा ηin असा दाखवेन हा आहे आतल्या आत निर्माण झालेल्या फोटॉनची संख्या भागिले वाहकांची एकूण संख्या तर ηin म्हणजे आतल्या आत निर्माण झालेल्या किंवा बाहेर सोडलेल्या फोटॉनची संख्या भागिले वाहकांची एकूण संख्या तर हे अन्य काही नसून एक गुणोत्तर आहे किरणोत्सारास कारणीभूत पुनर्मीलनाचा दर आणि एकूण पुनर्मीलने यांचा तर Rr म्हणजे किरणोत्सारास कारणीभूत पुनर्मीलनाचा दर भागिले एकूण पुनर्मिलने ह्यामुळे किरणोत्सार होतो ह्यामुळे होत नाही उच्च कार्यक्षमतेचे साधन हवे तर अंतर्गत क्वांटम एफिशिअन्सी खूप जास्त हवी ह्याचा अर्थ किरणोत्सार न घडविणाऱ्या भागापेक्षा किरणोत्सारास कारणीभूत पुनर्मीलनाचा दर जास्त हवा आपण बाह्य क्वांटम एफिशिअन्सी असा प्रकारदेखील सांगू शकतो हे अन्य काही नसून बाहेरून उत्सारीत झालेल्या फोटॉनची संख्या भागिले वाहकांची संख्या होय अंतर्गत क्वांटम एफिशिअन्सी गुणिले साधनांची ऑप्टिकल एफिशिअन्सी यावर ही η ext अवलंबून असते हिचा संबंध असतो साधनांच्या विशिष्ट भूमितीशी विविध स्तरांची परावर्तन क्षमता किंवा शोषण क्षमता किंवा आरपार जाऊ देण्याची क्षमता वगैरे घटकांशी आपण पॉवर एफिशिअन्सी ηp असाही एक प्रकार सांगू शकतो ηp ची किंमत आउटपुट ऑप्टिकल पॉवर भागिले इनपुट पॉवर अशी दिली जाते आउटपुट ऑप्टिकल पॉवर म्हणजे अन्य काही नसून फोटॉनची संख्या ही फोटॉनची संख्या गुणिले h mu ही ऊर्जा भागिले IV ही इनपुट पॉवर आहे आतापर्यंत आपण सेमीकंडक्टरवर आधारित एलईडी पदार्थ पाहिले सेंद्रिय पदार्थावर आधारित एलईडी असतात त्यांना ओएलईडी म्हणतात आपण येथे त्यांविषयी जास्त बोलणार नाही कारण आपला मुख्यत्वे असेंद्रिय सेमीकंडक्टर पदार्थांशी संबंध येतो परंतु ओएलईडी देखील अशाच प्रकारच्या तत्वावर कार्य करतात त्यांच्या बाबतीत एक सेंद्रिय पदार्थ म्हणजेच ऍक्टिव्ह पदार्थ दोन इलेकट्रोडमध्ये ठेवलेला असतो ह्या सेंद्रिय पदार्थामध्ये वाहक खुपसले जातात त्यांचे तेथे पुनर्मीलन होऊन प्रकाश दिला जातो सामान्यतः ओएलईडी सेंद्रिय पदार्थ असल्याने आपण व्हॅलन्स बँड किंवा कंडक्शन बँडबद्दल बोलत नाही तर मोलेक्युलर ऑरबिटल्स बद्दल बोलतो तर ह्या बाबतीत सर्वोच्च वस्ती असलेले मोलेक्युलर ऑरबिटल असतात ते काहीसे व्हॅलन्स बँडसारखे आहे आणि नीचांकी वस्ती असलेले मोलेक्युलर ऑरबिटल असतात ते काहीसे कंडक्शन बँडसारखे आहे त्यामुळे जेव्हा ह्याविरुद्ध जाऊन इलेक्ट्रॉन व होल एकमेकांत विलीन होतात तेव्हा प्रकाश मिळतो विविध प्रकारचे ओएलईडी पदार्थ उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्हाला वेव्हलेंथचा कोणता प्रभाग हवा आहे त्यावरून तसा पदार्थ निवडावा लागतो ओएलईडीचा उपयोग मुख्यत्वे करून प्रदर्शक साधनात होतो पायाभूत पदार्थावर त्यांचे सहजरित्या औष्णिक ऊर्ध्वपतन करता येते परंतु ओएलईडीच्या बाबतीतील एक समस्या म्हणजे अर्थात त्यांची किंमत ह्या सेंद्रिय पदार्थांची आयुर्मर्यादा त्यांचे स्थैर्य ही आणखी एक बाब आहे ह्यांच्या बाबतीत पाण्यामुळे होणारे नुकसान हा मुद्दा आहे परंतु ओएलईडी म्हणजे सेंद्रिय पदार्थावर आधारित वेगळ्या प्रकारचा एलईडी आहे हे बाकी खरे आहे आज आपण एलईडी पाहिले पुढील वर्गात आपण लेसरवर लक्ष केंद्रित करू लेसर हे एलईडीच्या तत्त्वावरच काम करतात परंतु ह्या दोहोंमध्ये काही महत्वाचे फरक देखील आहेत कारण लेसरच्या बाबतीत आपल्याला पॉप्युलेशन इन्व्हर्जन देखील करावे लागते तर पुढील वर्गात आपण लेसर पाहू